आपण रियल टाईम ओपन ऑपरेटिंग सिस्टिम बद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे पाहिले होते आणि रियल टाइम ऑपरेटिंग मध्ये टास्क शेड्युलिंग हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो कारण योग्य त्या टास्क शेड्युलिंग करून एप्लिकेशनची डेड लाईन म्हणजे लक्ष्य पूर्ती करणे आवश्यक असते आपण आता काही वापरल्या जाणाऱ्या शेड्युलर बद्दल माहिती घेऊ आपण प्रथम सर्वात सोप्या शेड्युलरपासून सुरुवात करुया त्याला सायकलिक एक्झिक्यूटिव्ह म्हणतात सायक्लिक एक्झिक्यूटिव्ह ह्या सर्वात सोप्या रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम असतात अतिशय मर्यादित स्वरूपातील फार सोप्या अशा एम्बेड्डेड ऍप्लिकेशन्स मध्ये यांचा वापर केला जातो आणि आणि अशा सिस्टीम मध्ये चार बीट किंवा आठ बीटचा प्रोसेसर आणि फार थोडी मेमरी असते अशा परिस्थिती मध्ये पूर्ण स्वरूपातील ऑपरेटिंग सिस्टीम वापरणे कठीण असते टास्क सोपे असतात आणि पिरिऑडिक किंवा नियमित स्वरूपाचे असतात आणि रिअल टाइम सायकलिक एक्झिक्यूटिव्ह हे खूप लहान प्रोग्राम असतात खाली सायकलिक एक्झिक्यूटिव्हचा आराखडा दाखविला आहे सुरुवातीला सिस्टीम चालू झाली की प्रथम सिस्टीम इनिशियलायझेशन किंवा सिस्टीम आरंभ होतो आणि वेगवेगळे मापदंड निश्चित केले जातात म्हणजेच पॅरामीटर्स सेट केले जातात आणि त्यामध्ये पिरीओडिक टायमर असते ते आपल्याला टायमर इंटरप्ट देते आणि त्यामुळे सायकलिक एक्झिक्यूटिव्ह चालू होतो तो प्रोग्रॅम एक्झिक्युट करतो प्रथम तेथे डेटा इनपुट असते मग एप्लीकेशन प्रोसेसिंग होते आणि मग डेटा आउटपुट मिळते नंतर तो पुढील कालावधीपर्यंत थांबून राहतो ही एक अतिशय सोपी अशी रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम आहे खरं म्हणजे हा एक छोटासा प्रोग्रॅम असतो आपल्याकडे तापमान नियंत्रक आहे समजा तापमान नियंत्रक यामध्ये सेन्सर तापमान मोजतो ह्याला डेटा इनपुट असे म्हणतात त्यानंतर आपण हे तापमान ठरविलेल्या स्तरापेक्षा कमी आहे की जास्त हे तपासून पाहू आणि त्यानुसार आपण कदाचित हे तापमान डिस्प्ले करू ह्याला डेटा आउटपुट म्हणतात आणि मग पुढील इंटरप्ट येईपर्यंत आपण थांबून राहू अश्या प्रकारे सायकलिक एक्झिक्यूटिव्ह अमर्यादित काळापर्यंत लूपमध्ये राहील प्रत्येक वेळी इंटररुप्त साठी थांबेल थोडेसे प्रोसेसिंग करेल ही एक अतिशय सोपी अशी रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम आहे जी प्राथमिक स्वरूपाच्या एम्बेडेड सिस्टीम मध्ये वापरतात ह्या सायकलिक एक्झिक्युटिव्ह मध्ये प्रोसेस नसतात यामध्ये प्रोग्रॅम फक्त एक्झिक्युट होतो सुरवातीला प्रोग्रॅम सेंसर कडील डेटा घेतो थोडे प्रोसेसिंग करतो आणि डिस्प्ले करतो ज्या ज्या वेळी इंटरप्ट येतो त्या प्रत्येक वेळी हा प्रोग्रॅम एक्झिक्युट होतो सोप्या अशा सायकलिक एक्झिक्यूटिव्ह पेक्षा आधुनिक स्वरूपातील ऑपरेटिंग सिस्टिमची काही उदाहरणे पाहू आतापर्यंत आपण सोप्या प्रकारच्या रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये वापरल्या जाणाऱ्या शेड्युलरची चर्चा केली ते सर्व क्लॉक ड्रिव्हन शेड्युलर होते आधुनिक स्वरूपातले शेड्युलर असतात ते इव्हेंट ड्रिव्हन शेड्युलर किंवा घटनेनुसार चालणारे शेड्युलर असतात रियल टाईम टास्क प्रामुख्याने दोन प्रकार असतात एक म्हणजे क्लॉक ड्रिव्हन किंवा घड्याळानुसार चालणारे शेड्युलर आणि दुसरा म्हणजे इव्हेंट ड्रिव्हन शेड्युलर किंवा घटनेनुसार चालणारे शेड्युलर सर्वाधिक सोप्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये क्लॉक ड्रिव्हन किंवा घड्याळानुसार चालणारे शेड्युलर असतात आणि त्यामध्ये सुद्धा सर्वात सोपा म्हणजे सायकलिक एक्झिक्यूटिव्ह ह्यापुढे आपण थोडेसे आधुनिक क्लॉक ड्रिव्हन शेड्युलर बघूया ह्या सर्व क्लॉक ड्रिव्हन शेड्युलर मध्ये नियमित अंतराने घड्याळाच्या रायझिंग एज ला इंटरप्ट येतो आणि इंटरप्ट आल्यावर तत्काळ शेड्युलर एक्टिव होतो ज्या वेळेला इंटरप्ट येतो त्यावेळेला शेड्युलिंग पॉइंट असे म्हणतात आणि आणि मागील चर्चेनुसार आपण असे पाहिले होते की ज्या वेळेला ऍक्टिव्ह होतो आणि पुढे काय करायचे ते ठरवतो त्या वेळेला शेड्युलिंग पॉइंट असे म्हणतात आणि हे शेड्युलिंग पॉईंट घड्याळानुसार निर्देशित केले जातात काही महत्त्वाचे क्लॉक ड्रिव्हन शेड्युलर हे बेसिक टाइम ड्रिव्हन शेड्युलर असतात ज्यास बेसिक टेबल ड्रिव्हन शेड्युलर असे म्हणतात आणि दुसरे एक सायकलीक शेड्युलर cyclic scheduler एक राउंड रॉबिन शेड्यूलिंग क्लॉक व्यत्ययावर आधारित होते भिन्न कार्ये राउंड रोबिन फॅशनमध्ये चालविली जातात हे क्लॉक ड्रिव्हन शेड्यूलरचे एक उदाहरण देखील आहे परंतु आपण पारंपारिक ऑपरेटिंग सिस्टममध्ये वापरली जाणारी चर्चा करणार नाही परंतु जोपर्यंत रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमचा संबंध आहे तोपर्यंत आपण ऑपरेटिंग सिस्टमच्या छोट्या एम्बेड केलेल्या अनुप्रयोगांमध्ये वापरल्या जाणार्या सर्वात सोप्या ऑपरेटिंग सिस्टम बाबत बघत आहोत आता आपण अधिक परिष्कृत क्लॉक ड्रिव्हन शेड्यूलर वर चर्चा करूया जेथे प्रथम आपण टेबल ड्रिव्हन शेड्यूलरबद्दल चर्चा करू आणि नंतर आपण सायक्लीक शेड्यूलरबद्दल बद्दल चर्चा करू क्लॉक ड्रिव्हन शेड्यूलरला ऑफलाइन शेड्यूलर किंवा स्टॅटिक शेड्युलर असेही म्हटले जाते कारण कार्य हाताळण्यासाठी सेट केलेली कार्ये आधीपासून ज्ञात असतात आणि ती स्पोरॅडिक अॅपरियोडिक कार्ये हाताळू शकत नाही एखाद्या कार्य काळातील अवधीच्या संकल्पनेत पाहिल्या नुसार केवळ पिरियॉडिक कार्ये ज्याची मुदतीपूर्वी माहित असेल ती एक्सक्यूशन टाइम आणि इतर टप्प्यात सुरू होऊ शकतात प्रथम टेबल ड्रिव्हन शेड्यूलर आणि नंतर सायक्लीक शेड्यूलरबद्दल पाहू या कारण एम्बेड केलेल्या अनुप्रयोगांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो हे कमी किमतीच्या एम्बेड केलेल्या अनुप्रयोगांमध्ये वापरले जातात ज्यात कमी प्रोसेसिंग पावर असते आणि अगदीच लहान मेमरी असते जी पूर्ण विकसितऑपरेटिंग सिस्टम होस्ट करू शकत नाही त्याचा फायदा असा आहे की ते खूपच लहान कोडची जागा घेतात फारच कमी स्टोरेज कोडचा आकार लहान आहे आणि तात्पुरती स्टोरेजची आवश्यकता देखील अगदी लहान आहे आणि हे लहान प्रोग्राम आहेत जे काही मायक्रोसेकँड्ससाठी चालवतात आणि फारच कमी रनटाइम ओव्हरहेड घेतात जेव्हा प्रोसेसिंग पावर लहान असते जर आपल्याला अत्याधुनिक ऑपरेटिंग सिस्टम चालवायचे असेल तर ऑपरेटिंग सिस्टमचे ओव्हरहेड इतके असेल की रिअल टाइम कार्ये चालविण्यासाठी कदाचित वेळ मिळणार नाही परंतु आम्हाला या कार्यक्षमतेने चालविण्याचा आणि एम्बेड केलेल्या अनु प्रयोगावरील कमी जागेचा फायदा होईल त्यानंतर यामध्ये कमतरता आहे ज्याची आपल्याला जाणीव असणे आवश्यक आहे यामधील महत्वाच्या कमतरता म्हणजे अॅपरिओडिक आणि तुरळक कार्य समायोजित करणे कठीण आहे आणि टेबल ड्रिव्हन शेड्यूलर बद्दल चर्चा करूया मूलभूत टेबल ड्रिव्हन शेड्यूलर ऑपरेटिंग सिस्टम मेमरीमध्ये एक टेबल ठेवते या सारणीमध्ये मुळात सोप्या स्वरुपात फक्त दोन पॅरामीटर्स असतात की कोणती कार्ये आहेत आणि कोणत्या वेळेसाठी ती चालविली जाईल प्रत्यक्षात जेव्हा आपण कार्ये कॉल करतो तेव्हा ही कार्ये वास्तविक कार्ये नसू शकतात हे काही प्रोग्राम सुरू करणे किंवा चालविणे असू शकते कारण या कामांना ऑपरेटिंग सिस्टमवर परिष्कार आवश्यक असतो टास्क टेबल बनविणे एखाद्या कार्याची स्थिती इत्यादी कार्य हाताळण्यासाठी कार्यप्रणालीच्या दृष्टीने बर्याच गोष्टींची आवश्यकता असते आणि आपण सोप्या रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टमवर चर्चा करीत आहोत आपण कार्य संज्ञा वापरत असलो तरी ऑपरेटिंग सिस्टममधील कार्य खर्या अर्थाने प्रोग्राम चालवणे हे असू शकत नाही येथे बेसिक टेबल ड्रिव्हन शेड्यूलरमध्ये भिन्न कार्ये आणि त्यांचे जास्तीत जास्त रनटाइम आहेत आणि नंतर टाइमरमधून यात नियमित कालावधीचा व्यत्यय असतो आणि टायमर इंटरप्ट आल्यावर टाइमर हँडलर रूटीनचा उपयोग केला जातो सध्या कोणते कार्य सुरु आहे याची नोंद टायमर हँडलर रुटीन ठेवत असते हे शेड्यूल टेबलमध्ये पाहते आणि कोणते कार्य चालवायचे हे कार्य शोधून काढते कार्याचे काही पॅरामीटर्स जे प्रोग्रॅमचे नाव कसे कार्यान्वित करायचे आणि त्याप्रमाणे इतर कार्यान्वित करण्यायोग्य घटकांचे नावे निर्देशित करतात आणि मग एंट्री टेबलमध्ये पुढील एंट्रीला सूचित करण्यासाठी सूचना जाते आणि ते शेड्युलर टेबलच्या आधाराने अंमलात आणत राहते पुढील वेळ टेबल एन्ट्री नुसार दिली जाते ही वेळ म्हणजे वर्तमान वेळ तसेच कार्य करण्यासाठी आवश्यक वेळ येथे टाईमर पुढच्या वेळेसाठी सेट केला गेला आहे आणि टास्कला लागणारा हा वेळ असतो सध्याच्या वेळापासून कार्य कार्यान्वित करण्यास प्रारंभ झाले आहे सध्याच्या कार्याची अंमलबजावणी करण्यास सुरूवात करणारी ही वेळ आहे आणि टायमर कामाच्या जास्तीत जास्त कालावधी साठी सेट केला गेला आहे आणि नंतर टाइमर कालबाह्य होताना टायमर हँडलरला विनंती केली जाईल आणि पुढील कार्य सारणी व पॉईंटरमधून ते काढले जाईल पुढील कार्य करण्यासाठी घेतलेली एंट्री वाढविली जाते आणि नंतर टाइमरसाठी वेळ निश्चित केली जाते आणि कार्य अमलात आणण्यासाठी तयार होते मूलभूत टेबल ड्रिव्हन शेड्यूलरमध्ये एक साधी डेटा स्ट्रक्चर आहे जी मेमरीमध्ये संग्रहित केली जाते आणि त्यांचा कोड छोटा असतो आणि तो हे शेड्युलर अंमलात आणत राहतो ही अप्लिकेशन्ससाठी वापरली जाणारी अत्याधुनिक ऑपरेटिंग सिस्टम देखील नाही परंतु सोप्या सायकलिक एक्झिक्यूटिव्हपद्धतीपेक्षा थोडी अधिक परिष्कृत आहेत येथे शेड्युलर सारणीचे एक उदाहरण आहे ही कार्ये किंवा प्रोग्राम्स आहेत आणि अंमलबजावणीचा जास्तीत जास्त वेळ मिलिसेकंदात नमूद केला आहे आणि टाइमर सेट केला आहे आणि हे येथे लक्षात आले आहे की कार्येची सहसा वेळ मिलिसेकंदमध्ये असतात जर टास्क एक्जीक्यूशनची वेळ 90 मिलिसेकंद असेल आणि शेड्यूलर स्वतःच 100 मिलिसेकंद घेते तर शेड्यूलर ओव्हरहेड चा वेळ टास्क एक्जीक्यूशन वेळेपेक्षा खूपच लहान असले पाहिजे येथे सायक्लीक शेड्यूलर एक मिलिसेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत चालविण्यात कार्यक्षम आहेत आणि यामध्ये टाइमर सेट केला जातो आणि त्यानंतर एक्सक्युशन सुरु होते टेबल ड्राईव्ह शेड्युलरमध्ये टाइमर सेट करणे हे टायमर सेट करण्याच्या वेळेस आवश्यक असणारे टायमर आणि शेड्यूलर ओव्हरहेडच्या वेळेच्या तुलनेत बर्याच वेळा टाइमर सेट करणे आणि टाइमर सेट करणे हे एक मोठे काम आहे इतर गोष्टी जसे की एंट्रीची संख्या वाढविणे पॉईंटर इ जास्त वेळ लागत नाही टाइमर सेट करण्यात बराच वेळ घेतला जातो म्हणूनच हे ओव्हरहेड महत्त्वपूर्ण आहे आणि पुढील शेड्यूलर एक सामान्य टेबल ड्रिव्हन शेड्यूलरपेक्षा थोडा अधिक परिष्कृत आहे परंतु सायक्लीक शेड्यूलरचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा टाईमर सेट करावा लागत नाही टायमर एकदाच सेट केला जातो आणि सेटिंग टायमरमुळे ओव्हरहेड मोठ्या प्रमाणात सायक्लीक शेड्युलर ात मात होते सायक्लीक शेड्यूलरबद्द Cyclic scheduler आपण चर्चा करूया एम्बेडेड अप्लिकेशन्समध्ये सायक्लीक शेड्यूलर बरेच लोकप्रिय आहेत हे सोप्या अनुप्रयोगांसाठी देखील उपयुक्त आहेत ज्यात पूर्ण विकसित इव्हेंट आधारित रीअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम चालविण्यासाठी पुरेसे मेमरी आणि प्रक्रिया करण्याची शक्ती उपलब्ध नाही उदाहरणार्थ एक मायक्रो कर्नल रीऑपरेटिंग सिस्टमला बर्याच किलोबाइट मेमरी लागू शकतात आणि प्रत्येक वेळी शेड्युलर ठरविताना कित्येक हजार कोडच्या ओळी एक्सुकूयट करणे आवश्यक असते परंतु येथे सायक्लीस शेड्युलर तयार करणे खूप सोपे आहे प्रत्येक वेळी शेड्युलिंगसाठी नवीन कार्य हाती घेण्यात यावे यासाठी प्रत्येक वेळी फक्त काही ओळींच्या कोड एक्सुकूयट करणे आवश्यकता असते सायक्लीक शेड्युलर बद्दल चर्चा करूया जरी आपण कार्यांचा उल्लेख करीत आहोत परंतु ही वास्तविक कार्ये असू शकत नाहीत कारण येथे साधी रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टममध्ये वापरली जाते येथे आपल्याकडे कार्ये व्यवस्थापित करण्याची क्षमता नाही हे प्रत्यक्षात साधे प्रोग्राम आहेत जे संग्रहित केले जातात आणि शेड्युलर या प्रोग्रामची अंमलबजावणी करण्यास सुरवात करतो ऑपरेटिंग सिस्टम मध्ये वापरल्या गेलेल्या कार्याच्या वास्तविक अर्थाने ही कार्ये नाहीत परंतु वेगवेगळ्या शेड्युलरमध्ये उपचारांची एकरूपता म्हणून आपण कार्य संज्ञा वापरत आहोत परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ही खर्या अर्थाने कार्ये नाहीत येथे जर आपल्याकडे n नियतकालिक कार्ये आहेत आणि प्रत्येक कार्यासाठी वेगळ्या कालावधीत रन करणे आवश्यक आहे असे दिसते की साध्या सायक्लीक कार्यकारी मध्ये फक्त एक कालावधी होता परंतु येथे अनेक कालावधी आहेत ज्यास मल्टी रेट ऑपरेटिंग सिस्टम म्हटले जाते मल्टी रेटमध्ये एकाधिक कार्ये आहेत ज्यात वेगवेगळ्या कालावधीत रन करण्याची आवश्यकता असते काहींना100 मिली सेकंद काही 500 मिलीसेकंद असू शकतात काही 2000 मिलीसेकंद इतकी असू शकतात येथे नियोजित सारणी सारख्या पुनरावृत्ती च्या सारणी नुसार चालवल्या गेलेल्या टेबल ड्राईव्ह शेड्युलरच्या बाबतीत सारणी मध्ये टेबल मध्ये संग्रहित केली आहे परंतु आपल्याला पुन्हा टाइमर सेटिंगवर मात केल्याचे दिसून येते जर आपल्याला या नियमित कालावधीचे प्रोग्राम ठरवायचे असतील तर प्रत्येक कार्यासाठी वेगवेगळ्या काही 100 किंवा 250 किंवा 300 मिलिसेकंद इत्यादी वेळेच्या अंतराने ते रन करणे आवश्यक असतात मग शेड्युलर तयार करणे आणि त्यास आवश्यक असलेली जास्तीत जास्त माहिती टेबल मध्ये संग्रहित करणे आणि नंतर कायमच त्याची पुनरावृत्ती करत राहणे उत्तर आहे एलसीएम येथे आपण सगळे पिरियड घेतो आणि नंतर त्यांचा एलसीएम काढतो आमच्याकडे 100 300 आणि 400 असल्यास आम्हाला 1200 मिलिसेकंद कालावधीसाठी कालावधी संग्रहित करणे आवश्यक आहे तर १०० ३००आणि ४०० एलसीएम १२०० आहे आणि म्हणूनच आपल्याला १२०० मिलिसेकंद शेड्युलर निश्चित करणे आवश्यक आहे आणि ते पुन्हा पुन्हा सुरू ठेवणे आवश्यक आहे हा १२०० मिलिसेकंद किंवा जास्तीत जास्त कालावधी ज्यासाठी आपल्याला शेड्युलर राखणे आवश्यक आहे ते एक प्रमुख सायकल म्हणतात आणि प्रत्येक मोठ्या सायकल नंतर शेड्युलर पुन्हा करतो परंतु जर मुख्य सायकल जर बर्याच लहान सायकल मध्ये विभागले गेले तर लहान सायकल फ्रेम्स असेही म्हणतात जसे आपण येथे पाहू शकता कि मुळात क्लॉक व्यत्यय असतात आणि त्या फ्रेमची ते व्याख्या करतात हे पिरिऑडिक टाइमर आहे फक्त एकदाच सेट करणे आवश्यक आहे आणि नंतर इंटरफेस देत रहाने जे या अंतराने फ्रेम परिभाषित करतात आणि प्रत्येक फ्रेमला एक कार्य नियुक्त केले जाते आणि ते एका टेबलमध्ये साठवले जाते आणि हे बिंदू ज्यावर फ्रेम फ्रेमच्या बाउंड्रीस प्रारंभ करतात हे शेड्यूलिंग पॉईंट्स आहेत सायकलीक शेड्यूलर या शेड्यूलिंग पॉइंट्सवर सक्रिय होतात आणि नंतर कोणते कार्य चालवायचे ठरवते हा टेबल एका मोठ्या सायकलसाठी साठवले जातो आणि नंतर कार्य अंमलबजावणीची पुनरावृत्ती होते शेड्यूलिंग पॉईंट्स फ्रेम्सची सुरूवातीस फ्रेम परिभाषित करतात आणि हे नियमित कालावधीने इंटरप्ट देत राहिलेल्या पिरिऑडिक टाइमरद्वारे सेट केले जातात आणि प्रत्येक वेळी पिरिऑडिक टाइमरमधून व्यत्यय येतो तेव्हा सायक्लीक शेड्युलर तयार होते ते चालू होते आणि नंतर शेड्यूल टेबलमध्ये चालविण्याचे पुढील कार्य शोधले जाते आणि नंतर ते पूर्ण झाल्यानंतर ते अधूनमधून पुढील व्यत्ययपर्यंत काही काळ निष्क्रिय राहते एका टेबल ड्रिव्हन शेड्युलरच्या तुलनेत जिथे टाईमर पुन्हा पुन्हा सेट केला गेला आणि बराच ओव्हरहेड आवश्यक आहे त्याच्यावर मात करतो पिरियॉडिक टाइमर सिस्टम चालविण्याच्या सुरूवातीच्या वेळी एकदाच सुरू केला जातो आता आपण समजून घेणे आवश्यक आहे की दिलेली कार्ये सेट करण्यासाठी फ्रेम वेळ कसा सेट केला जातो आणि फ्रेम्सला कशी कार्ये दिली जातात कार्य उदाहरणे म्हणजे कार्ये विशिष्ट फ्रेमला नियुक्त केल्या जातात आणि या कार्यांमध्ये भिन्न कालावधी असतात कदाचित एका मोठ्या सायकल मध्ये किंवा हायपर कालावधीमध्ये मुख्य सायकल ला हायपर पीरियड देखील म्हटले जाते एका हायपर काळात काही कार्य एकापेक्षा जास्त वेळा चालतात तर काही कार्य फक्त एकदाच चालतात आतापर्यंत फ्रेम कालावधी निश्चित करणे आणि फ्रेमवर कार्य कसे नियुक्त करावे हे सायक्लीक शेड्युलरची मुख्य चिंता आहे परंतु जसे आपण उदाहरणे घेतो आणि कार्यपद्धती स्पष्ट केल्यामुळे असे आढळू शकते की दिलेल्या कार्ये आणि कार्य कालावधीच्या सेटसह आपण फ्रेम आकार शोधू शकणार नाही आणि फ्रेमला कार्ये नियुक्त करू शकनार नाही मग आम्हाला काही कामे छोट्या कार्यामध्ये किंवा विभागणी आवश्यक आहे आणि नंतर येथे प्रयत्न करीत असलेल्या सिस्टम प्रोग्रामरसाठी साध्या कार्यपद्धतीचा पुन्हा प्रयत्न करणे आवश्यक आहे पुढे शेड्युलर ठरवण्यामध्ये काय समाविष्ट आहे फ्रेम टाईम ठरवताना कोणत्या घटकांवर विचार केला जाऊ शकतो आणि एखादा टास्क सेट दिला जातो एखादी व्यक्ती ते कशी करणार आहे याची आपण माहिती घेऊ आणि आणखी उदाहरणे देऊ धन्यवाद